तर आम्ही फॉल्ट मॉडेलिंगवरील आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो तर आमच्या शेवटच्या व्याख्यानात आपण वर्तन पातळी आठवतो फंक्शन लेव्हल आणि स्ट्रक्चर अशा काही फॉल्ट मॉडेल्स पातळी बद्दल बोललो आम्ही या रचना पातळीवर नमूद केले आहे की हे फॉल्ट मॉडेल्समध्ये अडकलेले सर्वात सामान्य आधुनिक व्हीएलएसआय चीपमध्ये वापरलेले तसेच ब्रिजिंग फॉल्ट मॉडेल देखील सामान्य आहे तारा एकमेकांच्या अगदी जवळ असतात तर चर्चेला सुरू ठेवण्यासाठी आम्ही आज काही स्विच लेव्हल फॉल्ट मॉडेल्स पाहतो स्विच लेव्हल म्हणजे ट्रान्झिस्टरच्या पातळीवर तर आम्ही याला स्विच लेव्हल म्हणून का म्हणतो कारण येथे आम्ही ट्रान्झिस्टर एमओएस ट्रान्झिस्टर म्हणून मानतो मी जे बोलतो आहे त्याप्रमाणे एक आदर्श स्विच म्हणजे समजा माझ्याकडे असे एन एमओएस ट्रान्झिस्टर आहे चला एस आणि जी म्हणा आणि हे दिलगीर आहे एस आणि डी स्त्रोत आणि निचरा आणि हे गेट आहे आणि जर मी गेट व्होल्टेजला उच्च बरोबर लागू करा तर असे समजा की ही स्विच तेथे कनेक्ट होत आहे एक कनेक्शन आहे हे एस आणि जी आणि डी आहे क्षमस्व आणि जी 0 असेल तर स्विच होईल डिस्कनेक्ट केले एस आणि डी तो डिस्कनेक्ट होईल आता जर ते पीएमओएस ट्रान्झिस्टर असेल तर ते फक्त रिव्हर्स लॉजिक आहे जर ते पीएमओएस ट्रान्झिस्टर असेल तर तर जी 0 आहे तर स्विच चालू आहे जर जी 1 असेल तर स्विच बंद आहे तर या फॉल्ट मॉडेलमध्ये आपण गृहित धरत आहोत सीएमओएस गेटचा समावेश असलेले एमओएस ट्रान्झिस्टर जिथे स्रोत आहे तेथे आदर्श स्विचसारखे वर्तन करते आणि नाले एकतर जोडलेले आहेत किंवा ते डिस्कनेक्ट झाले आहेत म्हणून मी एनएमओएस म्हटल्याप्रमाणे गेट उंचावर असताना ट्रान्झिस्टर चालू असतो गेट कमी असतो तेव्हा पीएमओएस ट्रान्झिस्टर चालू असतो आता आम्ही येथे 2 भिन्न फॉल्ट मॉडेल्सचा विचार करीत आहोत प्रथम ट्रान्झिस्टर स्टिक ओपन फॉल्ट आहे याचा अर्थ स्विच कधीही चालू होत नाही स्त्रोत आणि ड्रेन कधीही कनेक्ट होत नाहीत व्होल्टेजची पर्वा न करता आम्ही गेटवर लागू दुसरे म्हणजे रिव्हर्स म्हणजे शॉर्ट सोर्स आणि नाले आधीच शॉर्ट केल्या आहेत म्हणून हे आपण नेहमी व्होल्टेजकडे दुर्लक्ष करीतच असतो गेट वर लागू आता आम्ही या स्विच लेव्हलला वेगळ्यासाठी विचारात घेण्याचे कारण आम्ही पाहू या दोषांच्या उपस्थितीत सर्किटचे वर्तन खूपच विलक्षण होते इतर सारखे फॉल्टचे मॉडेल आम्ही फॉल्ट मॉडेलवर अडकल्यासारखे पाहिले जे असे म्हणतात की ते अतिशय लोकप्रिय आहे परंतु फॉल्ट मॉडेलवर अडकले यापैकी काही ट्रान्झिस्टर लेव्हल फॉल्ट मॉडेल्स कॅप्चर करू शकत नाहीत जे सुधारित होतात सर्किटचे वागणे अतिशय विलक्षण मार्गाने जे आपण लवकरच पाहू तर प्रथम हे अडकलेले ओपन फॉल्ट मॉडेल पहा येथे मी म्हटल्याप्रमाणे ट्रान्झिस्टर कायमस्वरूपी होतो काही चूक नसल्यामुळे आता आपण हे आपल्या चुकांमुळे पाहू काही इनपुट लागू करा जेव्हा गेट आउटपुट त्याच्या आधीच्या स्थितीत असते तसेच असेल शेवटचे इनपुट लागू केले होते याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे एक संयुक्त सर्किट बोलू द्या आणि आम्ही काही लागू केल्यावर सामान्यत संयुक्त सर्किटसाठी नॅन्ड गेट किंवा एनओआर गेट इनपुट आम्हाला इनपुटचे फंक्शन म्हणून काही आऊटपुट मिळविते परंतु आता आम्ही म्हणत आहोत की मी अर्ज करतो इनपुट आणि आऊटपुट जे मला अपेक्षित आहे ते या इनपुटवर अवलंबून नाही परंतु असेल मागील इनपुटवर अवलंबून रहा ज्याचा अर्थ असा आहे की आता माझे कॉम्बिनेशनल सर्किट वागत आहे अनुक्रमिक सर्किट प्रमाणे हे मागील स्थितीचे एक प्रकारे आठवत आहे बरोबर तर आम्ही म्हणतो की सर्किट अनुक्रमित वागणूक दर्शविते आणि या कारणास्तव असे एकाच दोष आहेत चाचणीद्वारे शोधले जाऊ शकत नाही आम्हाला सहसा चाचणी वेक्टरचा गोरा आवश्यक असतो जो कधीकधी म्हणतात 2 नमुना चाचणी ते कसे केले किंवा कसे आहे या उदाहरणात आपण पाहू घडत आहे परंतु ही 2 नमुना चाचणी कधीकधी सराव मध्ये केली जाते की आम्ही प्रथम निर्माण करतो सिंगल स्टॉप फॉल्ट्स साठी सेटअप चाचणी वेक्टर नंतर आम्ही हे चाचणी वेक्टर पुनर्रचना करतो जेणेकरून हे 2 नमुना चाचणी आवश्यकता समाधानी आहेत तर आपण 2 इनपुट सीएमओएस नॉर गेटचे उदाहरण घेऊ आणि आपण काय ते स्पष्ट करू या च्या बद्दल बोलत आहोत येथे आमच्याकडे 2 इनपुट एनओआर गेट आहे पुलमध्ये 2 एनएमओएस ट्रान्झिस्टर डाउन आहेत आणि येथे 2 पीएमओएस ट्रान्झिस्टर या गेटचे आउटपुट इतर काही गेट चालवित आहे किंवा गेट्स येथे मी समतुल्य लोड कॅपेसिटन्स दर्शवित आहे म्हणून मी पूर्वी सांगितले की जेव्हा जेव्हा ए ट्रान्झिस्टर दुसरा ट्रान्झिस्टर किंवा दुसरा गेट चालवित आहेत म्हणून गेट कपॅसिटीन्स रेखा तोंड देत आहे जी बर्यापैकी महत्त्वपूर्ण आहे आणि मी येथे लोड कॅपेसिटर दर्शवित आहे सामान्यत सीएमओएस सर्किटसाठी प्रत्येक ओळ 2 ट्रान्झिस्टर 1 पीएमओएस आणि 1 एनएमओएस चालविते जसे की 2 ट्रान्झिस्टर चालवित आहेत तर हे समकक्ष कॅपेसिटर आहेत

आता आपण पाहू चा विचार कर ट्रान्झिस्टर टी 1 मधील चूक उघड्या अडकले आहे अडकलेले पहा जेव्हा मी अंतर्ज्ञानाने बोलतो की मी कसे आहे प्रयत्न करून पहा मी हे या प्रकारे चाचणी करून घ्यावे की हे ट्रान्झिस्टर उघडलेले आहे की नाही ते पहा प्रवाह येथे वाहू शकतो तर मी त्यासाठी 00 अर्ज करू शकतो कारण 0 0 ही एक परीक्षा आहे वेक्टर जो दोन्ही टी 1 आणि टी 2 आयोजित करतो आणि व्हीडीडी आउटपुटशी कनेक्ट केलेला असावा की एखादी चूक असल्यास व्हीडीडी कनेक्ट होऊ नये बरोबर तर मी हे स्वीकारत आहे परंतु येथे काय होईल ते पाहूया समजा जर मी 0 लागू केले तर फॉल्टच्या उपस्थितीत आपण चूक नसताना प्रथम सांगू आउटपुट व्हीडीडी किंवा जास्त असेल कारण दोन्ही ट्रान्झिस्टर घेतात आणि दोन्ही खाली खेचले जातात 0 0 म्हणजे दोन्ही बंद आहेत तर आउटपुट नोड व्हीडीडीला जोडलेले आहे तर आउटपुट जास्त आहे म्हणजे कॅपेसिटर आहे या ड्रॉपच्या त्याच्या पूर्ण व्होल्टेज व्हीडीडीला वजा करा पण समजा माझ्याकडे सदोष प्रकरण आहे हा ट्रान्झिस्टर मोकळा अडकला आहे मग मी 0 0 लागू केल्यास अचानक मला अशी परिस्थिती उद्भवते जिथे माझे पुल अप नेटवर्क करीत नाही कारण त्यापैकी एक बंद आहे तर एफ व्हीडीडीला जोडत नाहीदोन्हीपैकी एफ जमीनशी जोडलेले नाही तर आउटपुट नोड इलेक्ट्रिकली डिस्कनेक्ट झाले आहे हे तरंगत्या तारांसारखे आहे ते फक्त तरंगते आहे तर या कॅपेसिटरला शुल्क आकारण्यासाठी किंवा डिस्चार्ज होण्यास कोणताही मार्ग नाही तर हे कॅपेसिटर असेल ते कमी किंवा जास्त असो की एफच्या अंतिम मूल्यासह म्हटले गेले होते की शेवटचा शुल्क राखून कमी म्हणजे ते सोडण्यात आले उच्च म्हणजे शुल्क आकारले गेले तर ते त्या क्षमतेमध्ये राहील स्टेज आणि आउटपुट व्हॅल्यू तीच गोष्ट दर्शवेल आउटपुट फ्लोटिंग आणि व्होल्टेज आहे लोड कॅपेसिटरमध्ये संग्रहित शुल्कवर अवलंबून असेल तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही काय करतो आम्ही या व्यतिरिक्त आणखी एक वेक्टर लागू करतो 0 0 लक्ष्य सेट करणे आउटपुट एखाद्या ज्ञात अवस्थेत याच्या उलट मला कॅपेसिटर डिस्चार्ज करायचा आहे तर मी 1 लागू केल्यास 0 नंतर माझे ड्रॉप डाउन नेटवर्क चालू असेल कॅपेसिटर या मार्गाद्वारे डिस्चार्ज होईल आऊटपुट 0 असेल तर आता मी 0 0 लागू केल्यास फॉल्ट मध्ये आउटपुट 0 राहील फ्री केस आउटपुट 1 होईल मी फरक करू शकतो बरोबर तर मला एका विशिष्ट अनुक्रमात लागू होण्यासाठी मला एक जोडी नमुना हवा आहे हे वैशिष्ट्य आहे बरोबर आता आपण अडकले शॉर्ट फॉल्टकडे येऊ अडकले जाणारे शॉर्ट हा इतर मार्ग आहे जिथे अ ट्रान्झिस्टर कायमचे चालवित आहे म्हणून आता आपण पुन्हा उदाहरणाद्वारे पाहू या प्रकरणात फक्त आउटपुटमध्ये लॉजिक व्हॅल्यू तपासणे पुरेसे नाही कारण दोन्ही पुल अप आणि पुल नेटवर्क एकाचवेळी चालवत असू शकते तर आपल्याकडे एक असू शकते जेव्हा ही व्होल्टेज डिव्हिडरसारखी प्रभावीपणे होते तेव्हा मी व्होल्टेजसारखे बनते दुभाजक म्हणून येथे व्हीडीडी हे आपले पुल अप प्रतिरोध चालविणे पुल डाउन आचरण प्रतिकार आणि हे येथून आउटपुट घेते तर हे आउटपुट व्होल्टेजवर असू शकते जे 0 आणि 1 व्हीडीडी आणि ग्राउंड दरम्यान असू शकते जे असू शकते 0 किंवा 1 नाही ते दरम्यान कुठेतरी आहे तर फक्त खरोखर तर्कशास्त्र मूल्य पाहून योग्य फरक करू शकत नाही तर येथे हा दृष्टीकोन आहे कारण या दोघामुळे पुल अप आहे आणि नेटवर्क ड्रॅग डाउन आचरण होऊ शकते तर आउटपुट काहीपर्यंत पोहोचू शकेल 0 आणि 1 दरम्यान अनिश्चित पातळी परंतु येथे एक गोष्ट खरी आहे येथे कारण दोन्ही पुल अप आणि नेटवर्क ड्रॅग डाउनचे आयोजन करीत आहे येथून वाहणारे उच्च प्रवाह असेल ग्राउंड ते व्ही डी तर या प्रकारचे दोष शोधण्यासाठी आपण केवळ आऊटपुट व्होल्टेज पातळी पाहत नाही सध्याचे निरीक्षण करा याला कधीकधी आयडीडीक्यू चाचणी असे म्हणतात आम्ही सध्याचा प्रवाह मोजतो व्हीडीडी पासून ग्राउंड पर्यंत तर चाचणी घटक इतका असेल की त्यातून मार्ग काढेल ग्राउंडकडे व्हीडीडी चुकांची उपस्थिती असल्यास जसे आपण पुन्हा एनओआर गेटचे उदाहरण घेतो असे समजू की आम्ही टी 1 मध्ये अडकलेल्या शॉर्ट फॉल्टचे प्रकरण घेऊ तर आपण 1 0 चाचणी वेक्टर लागू करू तर 1 0 चाचणी वेक्टरसाठी हे बंद केले पाहिजे आहे हे चालू आहे असे मानले जाते तर फॉल्टमध्ये फ्री केसमध्ये व्हीडीडी ते एफ पर्यंत कोणताही मार्ग असू नये कारण हे बंद होईल परंतु कारण दोष तेथे चालण्याचा मार्ग असेल परंतु ड्रॉप डाउन नेटवर्कमध्ये हे देखील आहे हे ट्रान्झिस्टर चालू करणे तर जे घडत आहे ते असे आहे की तेथे चालण्याचा मार्ग असेल हे व्हीडीडी ते ग्राउंड पर्यंत तेथे वाहणारे एक उच्च प्रवाह असेल कारण पुल अप देखील आहे आयडीडीक्यू चाचणी म्हणजेच आपल्याला हे करायचे आहे सध्याचे बरोबर मोजा आता एक निरीक्षण असे आहे की सद्यस्थितीत डीप सब मायक्रॉन टेस्ट तंत्रज्ञान हे आयडीडीक्यू चाचणी वापरणे अवघड होत आहे कारण ट्रान्झिस्टर गळतीचे प्रवाह तेथे आहेत बरेच ट्रान्झिस्टर चिपमध्ये कोट्यावधी ट्रान्झिस्टर तर जर आपण ही एकूण बेरीज घेतली तर गळती प्रवाह आपण मोजत असलेल्या या आयडीडीक्यू करंटसह तुलना करण्यायोग्य बनतात तर शॉर्ट सर्किट केस आणि नॉन शॉर्ट सर्किट केस मधील फरक बनत आहे अस्पष्ट वर्तमानातील फरक तितका महत्वाचा हक्क होणार नाही तर ही एक समस्या आहे तर ज्या भौमितिक स्तरावरील दोष मॉडेल आम्ही तपशीलात जात नाही आहोत येथे आपण त्याकडे पहात आहोत लेआउट स्तरावर सर्किट वर्णन म्हणून आम्ही लेआउट पातळीचा संग्रह मानतो आयताकृती आकार पहा तर पहा म्हणजे आपल्याकडे लेआउटबद्दल काही माहिती आहे म्हणून आम्ही हे देखील जाणून घ्या की कोणत्या रेषेत म्हणे सारखे ब्रिजिंग फॉल्ट असणे अधिक हलके आहे समजा माझ्याकडे एक गेट आहे तेथे 4 निविष्ट आहेत परंतु लेआउटच्या दृष्टीने मी पाहतो की तारा आहेत फक्त या क्रमाने ठरवले तर ब्रिजिंग चूक होण्याची शक्यता आहे ए बी सी आणि डी असल्यास सांगा तेथे तर ए आणि बी दरम्यान बी आणि सी दरम्यान सी आणि डी ए दरम्यान एक पूल असू शकतो ए आणि सी किंवा बी आणि डी किंवा ए किंवा डीचे ब्रिजिंग होण्याची शक्यता खूपच कमी असेल कारण दरम्यान एक वायरिंग आहे तर आपल्याकडे काही भौमितिक माहिती असल्यास आपल्याला माहित असेल की कोणत्या प्रकारचे दोष शक्यता अधिक आहेत त्याचप्रमाणे अर्थातच येथे आपण मेमरी टेस्टिंगचा विचार करणार नाही परंतु मी तुम्हाला स्मृतीत सांगतो हे पेशी अतिशय दाट पंक्ती आणि ओळी आणि स्तंभात व्यवस्था केल्या आहेत आणि स्तंभ म्हणून जर आपल्याला माहित असेल की कोणत्या मेमरी पेशी एकमेकांच्या जवळ आहेत तर काहीतरी आहे म्हणतात कपलिंग फॉल्ट जर आपण मेमरी सेलमध्ये काहीतरी लिहिले तर कदाचित शेजारचा सेल प्रभावित होऊ शकतो तर आपल्याला माहिती आहे की शेजारच्या पेशी कोण आहेत म्हणून आपण येथे काहीतरी लिहून पहा शेजारील पेशी प्रभावी होत आहेत की नाहीत इतर बरोबर नाहीत ही सर्व उदाहरणे आहेत भूमितीय दोष मॉडेलचे तर हे फॉल्ट मॉडेल थेट लेआउटमधून घेतले जाऊ शकतात म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मेमरी फॉल्ट मॉडेल आणि तसेच प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक अॅरे प्रति फॉल्ट मॉडेल आपल्याकडे काही नियमित रचना आहेत ही सर्व उदाहरणे आहेत आता आपण त्याकडे पाहू महत्वाची समस्या आता आम्ही फॉल्ट मॉडेलच्या अडकलेल्या गोष्टीकडे पाहिले होते आणि आम्ही ते अडकल्याचेही म्हटले आहे फॉल्ट येथे विशेषतः सिंगल फॉल्टमध्ये सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो आता 10000 ओळी असलेल्या सर्किटसाठी चुकून अडकलेल्या सिंगलची संख्या होईल 20000 2 के परंतु अद्याप वीस हजार ही खूप मोठी संख्या आहे तर आता आपण कसे ते पाहू शकतो चाचणीच्या गुणवत्तेचा त्याग न करता ही संख्या कमी करा तर येथे आपण काही गुणधर्म पाहू अर्थातच प्रवेशद्वारांच्या बाबतीत दोष असल्यास आम्हाला प्रभावी संख्या कमी करण्यात मदत होऊ शकते चुकांपैकी या प्रक्रियेस फॉल्ट कोसिंग असे म्हणतात जसे की आपण दोषात कोलमडू शकता एकच दोष आम्ही 2 भिन्न तंत्र किंवा दृष्टिकोन फॉल्ट इक्वलन्स आणि फॉल्ट वर्चस्व प्रथम दोष समतुल्यता पाहू व्याख्या अगदी सोपी आहे सर्किटमधील 2 दोष म्हणतात समतुल्य रहा संबंधित सदोष कार्ये एकसारखी असल्यास पहिले उदाहरण सांगूया इनपुट 1 वर अडकले आणि आउटपुट 0 वर अडकले आणि आउटपुट 0 आणि गेटमध्ये 0 वर अडकले समजावून सांगण्याचा प्रयत्न करू समजा माझ्याकडे फंक्शन आहे कोणतेही ब्लॉक आऊटपुट f आहे तर समजा या फंक्शनमध्ये एक दोष आहे दोष अल्फा आहे तर फॉल्टच्या उपस्थितीत आउटपुट एफ अल्फा आहे तर मी काही चाचणी इनपुट लागू केले आहे तर टी असे समजू या की मी चांगले फंक्शन ला लागू केले तसेच सदोष कार्य आहे तर जर मी f आणि f अल्फाचा XOR 1 म्हणजेच म्हणजे एकतर 0 1 किंवा 1 0 असेल तर म्हणजे ते भिन्न आहेत तर केवळ आम्ही असे म्हणतो की दोष बरोबर सापडला आहे आता विचार करा एन्ड गेटचा एक 2 इनपुट आणि गेट घेऊ एबी एफ समजू तर जर माझा एखादा दोष असेल तर येथे 0 आउटपुट एफ 0 होईल कारण माझ्याकडे फाल्ट असल्यास गेटच्या इनपुटपैकी एक 0 आहे 0 च्या बरोबर तर 0 बरोबर एफ आउटपुट तर जर माझा फॉल्ट 0 वर अडकला असेल तर एफ च्या बरोबरीने 0 तर मजकूर वेक्टर 1 1 ला स्पष्टपणे लागू करून मी हे दोष शोधू शकतो कारण येथे माझा दोष मुक्त आहे आउटपुट एफ 1 असावे आणि एफ अल्फा 0 आहे त्यांचा एक्सओआर 1 आहे आता मला एक गोष्ट सांगा फॉल्टची उपस्थिति आऊटपुट 0 असेल आऊटपुट 0 असेल तर आऊटपुट ० मिळेल वर येत आहे तर हे ० मध्ये ए अडकले बी ० वर अडकले किंवा एफ ० वर अडकले की मी फरक करू शकतो मी भेद करू शकत नाही कारण या तीन दोषांपैकी प्रत्येका अंतर्गत फंक्शन ए मध्ये बदलते त्याच प्रकारे हे 0 होत आहे एक स्थिर 0 फंक्शन तर हे आऊटपुट बघून मी त्यांच्यात फरक करू शकत नाही तर मी काय म्हणत आहे तेच मला हे सर्व 3 दोष ठेवण्याची आवश्यकता आहे तर मग मी त्यातील कोणतेही 2 डिलीट केले आणि मी फक्त ए ठेवले तर काय करावे 0 वर अडकले तर तरीही 0 वर अडकलेले आढळल्यास मला 1 1 लावावे लागेल आपण हे चाचणी वेक्टर पहा बी 0 फ 0 ला अडकलेले देखील सापडेल तर मला सर्व 3 ठेवण्याची आवश्यकता नाही मी 2 आणि काढेल मी फक्त 1 बरोबर ठेवेल याला समकक्ष वर्ग म्हणतात मी हेच दाखवले आहे स्लाइड तर प्रथम समकक्ष वर्ग म्हणजे इनपुट 0 वर अडकले आणि आउटपुट 0 आणि गेटवर अडकले परंतु जर ते नंद गेट असेल तर 0 वरून अडकलेले इनपुट आणि 1 ला आउटपुट समतुल्य असेल ते आहेत सर्व समतुल्य ते सर्व आऊटपुट बनवेल 1 किंवा इनपुट आणि आउटपुटमध्ये अडकलेले 1 फॉल्ट समतुल्य आहेत कारण 1 वाजता अडकलेल्या एनओआर गेट इनपुटसाठी आणि 0 येथे अडकलेले आउटपुट समतुल्य आहेत हे आपण तपासू शकता आणि उत्तर गेटसाठी 2 समकक्ष वर्ग आहेत 0 वर निलंबित इनपुट आहे 1 वर अडकलेल्या आउटपुट च्या समतुल्य आणि 1 ला अडकलेले आउटपुट 0 येथे अडकलेल्या आउटपुटच्या समतुल्य आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे तर जर मी असा प्रत्येक समभागाचा वर्ग ओळखू शकतो तर आम्ही त्यातून केवळ 1 दोष ठेवतो वर्ग करा आणि उर्वरित काढा या प्रक्रियेस समतुल्य चूक कोसळणे असे म्हणतात उदाहरण मी येथे दर्शविले आहे की आम्ही फक्त 1 ठेवले आहे आम्ही इतर 2 काढले आहेत ही प्रक्रिया आहे समतुल्य चूक कोसळणे म्हणतात चला एक उदाहरण घेऊ तर मी येथे एक सर्किट दर्शविले आहे जर आपण मोजल्यास तेथे 16 ओळी आहेत 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 तर दोषांमधे 32 संभाव्य अडकले आहेत तर माझ्याकडे आहे त्यांना 0 वर अडकलेले दर्शविले 1 ला अडकले आणि त्या सर्वांनी या बिंदीदार ओळी वापरुन मी काय करतो ते माझ्याकडे आहे समकक्ष दोष दर्शविले जसे की या आणि गेटसाठी 0 वर आउटपुट समतुल्य आहे इनपुट 0 वर अडकले इनपुट 0 ला अडकले हे 3 समतुल्य आहेत त्याचप्रमाणे या आणि गेटसाठी देखील 0 वर अडकले 0 ला अडकले 0 ला अडकले हे आणि गेट देखील तेच हा ओआर गेट 1 ला अडकला 1 ला अडकला आणि 1 ला अडकला हे सर्व समकक्ष आहेत हा ओआर गेट 1 वर अडकले 1 ला अडकले आणि 1 ला अडकले या आणि गेट 0 साठी अडकले 0 ला अडकले ० तर मी काय म्हणतो आहे की या प्रत्येक समकक्ष वर्गासाठी मी काढत आहे पहा हे सर्व 2 इनपुट गेट्स आहेत म्हणून प्रत्येक वर्ग उदाहरणार्थ आणि या साठी 3 दोष चालू ठेवत आहे गेट मी त्यापैकी दोन लाल म्हणून चिन्हांकित काढत आहे मी फक्त एक ठेवतो तर मी सर्व प्रवेशद्वारांसाठी पुनरावृत्ती करेन जर मी असे केले तर मला असे काहीतरी मिळाले हे होते मूळ गोष्ट म्हणजे मी पडझड करुन काढलेल्या लाल निशान्याचे दोष मी उरले आहे तर तुम्ही पहा मी समतुल्य पडझड केल्यावर उर्वरित दोषांची संख्या केवळ 20 आहे तर लवकर ते 32 होते आता ते 20 वर घसरले आहे तर ही अशी प्रक्रिया आहे जी आधी केली जाते आपण प्रत्यक्षात सर्किट किंवा चाचणी पिढी किंवा जे काही ठीक आहे त्याचे परीक्षण करता आणखी एक पद्धत आहे ज्याद्वारे आपण दोषांची संख्या कमी करू शकतो याला म्हणतात फॉल्ट वर्चस्व फॉल्ट वर्चस्व थोडे वेगळे आहे व्याख्या अशी आहे काहींसाठी सर्व चाचण्या केल्या असल्यास ते म्हणतात फॉल्ट फाईला आणखी एक फॉल्ट सापडला fj त्यानंतर fj वर वर्चस्व सेट करा आम्ही असे दर्शवितो आम्ही आहोत असे म्हणतात की काही फाल्ट फाई साठी सर्व चाचण्यांमध्ये दुसरा दोष आढळल्यास एफजे नंतर एफजेवर प्रभुत्व आहे आणि जर असे असेल तर प्रॉपर्टी आहे मी काय करू शकतो आम्ही एफजे काढून टाकू शकतो आम्ही फक्त फाई ठेवतो कारण आम्हाला ती परीक्षा माहित आहे कारण फाय आपोआप एफजे शोधेल ही एक व्याख्या आहे म्हणूनच जर आपण फक्त फाई आणि व्युत्पन्न ठेवले तर फाय साठी चाचणी जे हमी देते की एफजे देखील सापडेल आणि जर ते परस्पर संबंध असेल तर फाय आणि फाई वर प्रभुत्व मिळवते ते समतुल्य आहेत आता एक उदाहरण घेऊ एन्ड गेट 1 फॉल्टवर अडकलेले आउटपुट इनपुटवर वर्चस्व ठेवते 1 फॉल्टवर अडकले कसे ते पाहू एक 3 इनपुट आणि गेट घ्या तर आम्ही फाईची व्याख्या 1 फॉल्टवर अडकलेली म्हणून केली आपण f आणि 1 फॉल्ट वर अडकलेली ओळ A आणि fj म्हणा तर ओळ A मधील 1 फॉल्टवर अडकलेल्या शोधण्यासाठी संभाव्य चाचणी वेक्टर काय आहेत 0 आणि 1 फक्त 1 चाचणी शक्य आहे कारण बी आणि सी असल्यास 1 1 आउटपुट व्यतिरिक्त काहीही कायमचे 0 असेल तर मला असे काहीतरी वापरायचे आहे जेथे बी आणि सी फॉल्ट इफेक्टचा प्रसार करण्यास अनुमती देईल याचा अर्थ 1 1 ही तथाकथित नॉन कंट्रोलिंग व्हॅल्यूज आहेत ज्यांची आम्ही आधी चर्चा केली होती जर आपल्याला आठवत असेल आणि आणि ए हा बिंदू आहे जेथे दोष त्यांच्याचा आहे जर एखादी चूक असेल तर 1 असेल दोष नाही मी 0 लागू केले आहे तर फॉल्ट फ्री केस आउटपुट 0 आहे सदोष केस आउटपुट 1 आहे एकल चाचणी परंतु एफजेसाठी जे आउटपुटमध्ये 1 वर अडकले आहे त्यामुळे कोणतीही चाचणी जे आउटपुट 0 करेल या फॉल्टसाठी एक चाचणी व्हा कारण आउटपुट 1 ला अडकला आहे की नाही हे मी तपासण्याचा प्रयत्न करीत आहे तर मी या 7 वेक्टरपैकी कोणालाही अर्ज करू शकतो ते सर्व आउटपुट 0 बनवतात परंतु जर एखादी चूक असेल तर आउटपुट 1 भिन्न मिळेल बरोबर आता आपण येथे फाई साठीची चाचणी ही fj चाचणी चा योग्य उपसट आहे तर मी fj काढू शकतो माझ्या यादीतून कारण मला माहित आहे की मी या वेक्टरद्वारे मी काय करू शकतो ते मला आढळले तर हे वेक्टर देखील आहे एफजे चाचणी संचात समाविष्ट तर ही fj वर आधारीत फायलीची उदाहरणे आहेत आणि मी fj काढू शकतो fj काढा आणि fi ठेवा fi शोधून काढणे देखील fj दंड शोधण्याची हमी देते तर फॉल्ट ड्रॉपिंग ही एक प्रक्रिया आहे जिथे आपण फॉल्ट सिम्युलेशन वापरतो ही एक प्रक्रिया आहे पुढील चर्चा तर सिम्युलेशनमध्ये आम्ही दोषांचे सेट शोधतो किंवा निश्चित करतो दिलेल्या चाचणी संचाद्वारे आढळले आता फॉल्ट सिम्युलेशन असल्यास जटिलता दोषांच्या एकूण संख्येवर अवलंबून असते तर आपण हे करू शकता तर फॉल्टची संख्या कमी करा फॉल्ट सिम्युलेशन वेगाने चालू शकते काय म्हणतो ते फॉल्ट करणे समजा मी एखाद्या विशिष्ट सदोषासाठी एखादी चाचणी तयार केली असेल तर मी ते शोधण्यासाठी फॉल्ट सिम्युलेशन करतो इतर काय दोष आढळले आहेत तर मला आढळल्यास इतर 5 दोषदेखील आहेत सापडत आहे म्हणून मी त्या 5 दोषांना फॉल्ट सूचीमधून काढून टाकू तर माझ्या चुकीचा आकार यादी कमी होईल याला फॉल्ट ड्रॉपिंग असे म्हणतात हे अशा तंत्राचा संदर्भ देते जिथे दोष आहेत कोणत्याही त्यानंतरच्या वेक्टरसह फॉल्ट सिम्युलेशन होण्यापूर्वी चाचणी वेक्टरद्वारे आढळलेले काढले जातात आता तेथे एक रुढीवादी उपलब्ध आहे जे ओळखण्याची प्रक्रिया सुलभ करते समतुल्य आणि प्रबळ दोष तेथे चेकपॉइंट म्हणतात आता चौक्या सर्किट आहेत प्राथमिक माहिती आणि फॅनआउट शाखा म्हणून परिभाषित या सर्किट प्रमाणे 2 इनपुट एक्सओआर फंक्शन प्राथमिक इनपुट एबी आहेत आणि फॅनआउट शाखा ए 1 2 बी 1 बी 2 सी 1 सी 2 या सीडीईएफ या चेकपॉइंट्स नाहीत म्हणून तेथे एक चेकपॉईंट प्रमेय आहे की तपासणी चाचणी चौकटीवरील चुकांवर अडकलेल्या सर्वांचा शोध घेते आणि त्यामधील दोषांमधे अडकलेले देखील शोधते हे सर्व या सर्किटमधील दोषांवर अडकले तर प्रेरणा अशी आहे की आपण चेकपॉईंट प्रमेय वापरू शकता एक सोपा चूक म्हणून ह्युरिस्टिक कोसळण्याचा अर्थ या सर्किटमध्ये आम्ही चेकपॉईंट्स ओळखतो फक्त चौक्या ठेवतो आणि सर्व दोष आणि इतर सर्व ओळी हटवा कारण आपणास माहित आहे की दोष आणि इतर सर्व ओळी असतील एकतर काही अन्य दोषांइतकेच किंवा ते इतर काही दोषांवर प्रभुत्व मिळवतील तर ही चूक कोलमडून पडण्यासाठी चेकपॉईंट ह्युरिस्टिक ही एक द्रुत पद्धत आहे आणि ही बर्याचदा आहे सराव मध्ये वापरले तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहात आहोत फॉल्ट सिम्युलेशनची समस्या